सर्वाना नमस्कार रविचंद्रन मानवविद्याशाखा व सामाजिक शस्त्रे विभागIIT कानपुर आपले NPTEL MOOC च्या "एनहानसिंग सॉफ्ट स्किल्स अँड पर्सनॅलिटी" अभयसक्रमात स्वागत करतो हा सहावा आठवडा आहे व सहाव्या आठवड्याचे पहिले युनिट व हा पाठ क्रमांक 26 आहे आता मी तुमच्यासमोर एक अतिशय रंजक विषय सादर करणार आहे जो कि या अभ्यासक्रमाशी निगडित आहे तो तुम्हाला फायदेशीर ठरेल व तो म्हणजे संवादामध्ये विनोदाचे महत्त्व तर या प्रकरणाची सुरवात आपण संवादामध्ये विनोदाचे महत्त्व या पासून करणार आहोत आपण यामध्ये विनोद त्याचे महत्व व संवादामध्ये आपण त्यांचा किती प्रभावीपणे उपयोग करू शकतो हे पाहणार आहोत त्यापूर्वी शेवटच्या व्यख्यानात आपण काय पहिले ते परत एकदा जाणून घेऊया शेवटच्या पाठातील ठळक मुद्दे शेवटच्या पाठात आपण 20 गोंधळलेल्या शब्दांसाठी आपला स्कोर तपासला व त्यानंतर ३० नवीन शब्दांचा योग्य वापर कसा करावा हे पाहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही शिकण्यासाठी जास्तीतजास्त वाक्यानं सोडवा नियम जाणून घ्या त्यांना आपल्यापरीने वापरा चुका करा व शिका हा संदेश दिला आपले इंग्रजी सुधारण्यासाठी मी तुम्हाला दोन वेब लिंक दिले एक म्हणजे दररोजच्या लेखनाबाबतीत दिल्या जाणाऱ्या टिप्स जाणून घेण्यासाठी व दुसरी इंग्लिश स्किल्स चा सराव करण्यासाठी अशा आहे तुम्ही त्या वेबसाईट्सना पाहत असाल व तुमच्यापैकी काहीजणांनी त्याला सब्स्क्रिब सुद्धा केले असलं ज्यात ते तुम्हाला दररोज तुमच्या मेलवर सरावासाठी काही शब्द व्यकरणातील नियम वाक्य पाठवतात ज्याचा तुम्हाला तुमचा संवाद सुधारण्यासाठी नक्कीच उपयोग होईल मी तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवू शकतो इंग्रजीमध्ये एक म्हण आहेआपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण त्याला ते पाणी पिण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाहीत मी फक्त तुमच्यात तहान निर्माण करू शकतो पण हे तुमच्यावर आहे कि तुम्ही तुमची कौशल्य कशी विकसित करता तुम्ही तुमची सॉफ्ट स्किल्स विकसित करत आहेत तसेच तुम्ही तुमचे संभाषण कौशल्यसुद्धा वाढवत आहेत पण हे विकसित करत असताना त्यात एक खूप महत्वाचा घटक येणे आवश्यक आहे तो म्हणजे विनोद आता आपण ते का महत्वाचे आहे व आपण त्याला का आत्मसात करायचे हे पाहूया हास्य म्हणजे एखाद्याला विनोद सांगून किंवा मजेदार काही करून हसवणे त्याला प्रसन्न करणे त्यासाठी कदाचित तुम्ही वर्ड प्लेचा वापर केला असेल किंवा काही मजेशीर किस्से सांगितले असतील म्हणजे तुम्ही विनोदी आहात तुम्ही हास्य वाटता कमीतकमी तुम्ही बोलत असलेल्या किंवा करत असलेल्या गोष्टींवर इतरांना आश्चर्य व्यक्त करायला लावता जेव्हा आपण विनोदी असतो तेव्हा आपण हास्य निर्माण करतो व आपल्या सभोवतालच्या लोकांना सुखद अनुभव देतो व अश्याप्रकारे आपण तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतो पण हास्यचं का जीवनात हास्य असणे महत्वाचे आहे कारण यामुळे चिंता कमी होते व आनंद वाढतो जे लोक हसतात ते खरंच दीर्घायुषी असतात हास्य एक उत्तम औषध आहे हि म्हण यानिमित्ताने खरी ठरते आपल्या आयुष्यातील ज्याकाही समस्या आहेत त्यावर हासणे हा रामबाण उपाय आहे जे लोक स्वत वर हसणे शिकतात ते दीर्घायुषी असतात याचा अर्थ काय जर तुम्ही स्वतःला विनोदी समजत असाल चुका करत असाल व त्या चुकांवर हसत असाल तर तुम्ही दीर्घायुष्य जगाल आणि जर तुम्ही कठीण परिस्थितीत हसायला शिकलात विशेषतः ज्यामुळे आपल्या आयुष्यात तणाव निर्माण होतो तेव्हा तो क्षण आपल्या आयुष्यातून लवकर निघून जातो अतिशय चिंताग्रस्त चेहरा ठेऊन काही होणार नाही जर आपण स्वतःच्या भावना पहिल्या तर आपला कल हा दुःखाचे क्षण विसरण्याकडे असतो पण त्याचबरोबर आपण आनंदी क्षण मनसोक्त जगू इच्छितो म्हणूनच जेव्हा आपण इतरांकडे पाहतो ज्यांनी आपल्याला दुःख दिलं व ज्यांनी आपल्याला सुख दिल यापैकी आपण त्या लोकांनां विसरण्याचा प्रयत्न करतो ज्यांनी दुःख दिले ज्यांनी आपल्याला रडवल आणि जरी त्यांच्या आठवणी आपल्या मन पटलावर उमटत असतील तरी त्यांना विसरण्याचा किंवा त्यांना दाबण्याचा प्रयत्न आपण करतोआपण त्या क्षणांना आपल्या आयुष्यात परत येऊ देत नाहीत आपण त्याच लोकांनां आठवण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो ज्यांनी आपल्याला हसवलं आपल्या जीवनात आनंद पसरवला मग हास्यच का कारण एकंदरीत ते सकारात्मकतेचा प्रसार करते ते आपल्यातील व इतरातील उत्कृष्ट व्यक्ती समोर आणण्याचा प्रयत्न करते लक्षात ठेवा आपण भावनिक बुद्धिमत्ता हास्य तुमची विनोद करण्याची क्षमतातुमचा हजरजबाबीपणा हि तुमच्यातील भावनिक बुद्धिमत्ता दर्शवते म्हणून जे लोक प्रसंगानुरूप व प्रभावी विनोद करतात ते खूप विचित्र भासतात व हे हि खरे आहे कि ते एखाद्या विनोदी कलाकारासारखे किंवा सर्कस मधील विदुशकासारखे वाटतात पण बहुतेक वेळा हेच ते लोक असतात जे सर्वात हुशार व बुद्धिमान असतातते त्यांची बुद्धिमत्ता लपवू शकतात व ते इतरांमध्ये हास्य निर्माण करण्यास सक्षम असतात आपण विनोद हा संवादातील एक रणनीती म्हणून वापरू शकतो का हो वापरू शकतो कारण जे लोक प्रभावी संभाषणात उत्कृष्ट आहेत त्यांनी त्यांच्या संवादामध्ये विनोद वापरण्याची कला खूप प्रभावीपणे आत्मसात केलेली असते मग ती रंगमंचासाठी असेल किंवा लोकांशी वागण्याच्या बाबतीत असेल कामाच्या ठिकाणी जिथे जिथेही आपण पहाल तिथे विनोदाचा प्रभावी वापर आपल्या संभाषणामधेय कसा करावा हे ज्या लोकांना समजले ते लोक नेहमीच यशस्वी ठरले आहेत शेक्सपियर सारख्या उत्कृष्ट नाटककाराने त्यांच्या नाटकातील भावनात्मक बाबी तीव्रपणे मांडण्यासाठी योग्य विनोदाचा वापर केला विशेषतः शेक्सपियरच्या हॅमलेटमध्ये जे कि एक प्रसिद्ध अशी शोकांतिका आहे अशा दु खद नाटकातही शेक्सपियरने अतिशय विसंगत परिस्थितीत विनोदाचा वापर केला आहे तसेच त्यानंतर शेक्सपियरने अतिशय भयानक प्रसंगात हि विनोदाची निर्मिती केली उदाहरणार्थ वेळेसारख्या विसंगत परिस्थितीत किंवा जेव्हा भूत दिसते तेव्हा किंवा निष्पाप अश्या ओफेलियासाठी जेव्हा कबर खोदत असतात तेव्हा ओफेलिया हि खूप निष्पाप महिला होती पण तिचा खून करण्यात आला कारण ती हॅम्लेटवर प्रेम करायची व त्यांनतर हॅम्लेट वेडा झाला हे तिला पाहवल नाही व ती मेली ज्यावेळी तिची कबर बनवली जात होती काम करणारे लोक त्यावर विनोद करत होते अश्या परिस्थितीत शेक्सपिअरने हे का वापरले असावे तर तुम्हाला याठिकाणी दिसेल कि अश्या वेदनादायी परिथितीमधेय सुद्धा आपलं दुःख कमी करण्यासाठी त्याचा जाणूनबुजून वापर या नाटकात करण्यात आला आहे अन्यथा जर ते दुःख किंवा वेदना वाढत गेल्या असत्या तर नाटक पाहणाऱ्या काही जणांचा रक्तदाब वाढून मृत्यू हि होण्याची शक्यता असली असती याचप्रमाणे विनोद आणि हास्य हे समभाषणातील नीरसता कमी करू शकतात म्हणून जेव्हा प्रख्यात वक्ते प्रभावी शिक्षक हे त्यांची व्यख्याने किंवा भाषण निरस व कंटाळवाणे होत असतील तेव्हा त्यात ते विनोदाचा मसाला घालतात व त्याना विनोदी बनवतात मला नेहमीच माझ्या व्याकरणाच्या शिक्षकाची आठवण येते जे आमच्यावर मनसोक्त असे विनोद शिंपडून सर्व तास खूप मनोरंजक बनवायचे आणि बहुतेक विनोद ते देत असलेल्या वाक्याच्या संदर्भात प्रासंगिक असायचे वाक्य खूप कंटाळवाणे व नीरस बनवण्याऐवजी ते आम्हाला खूप मजेदार वाक्य द्यायचे ज्या पद्धतीने ते त्याच विश्लेषण करायचे ते सुद्धा खूप मजेशीर व विनोदी असायचं म्हणून आज सुद्धा आम्हाला ते नियम माहिती आहेत म्हणून विनोद हा सुद्धा आपले संभाषण खूप प्रभावी करू शकते पण तुम्ही त्याच्या वापराबाबतीत सतर्क असला पाहिजे संभाषणात विनोद वापरण्याचे किमान ३ स्तर आहेत अगदी सोप्या स्तरावर स्मित दबाव कमी करू शकते म्हणून जेव्हा आपण हसता तेव्हा आपल्या चेहऱ्याचा भाव बदलतो आपल्या चेहऱ्यावर बेरच स्नायू असतात जेव्हा आपण हसतो तेव्हा त्यांना आराम मिळतो तो एकप्रकारचा व्यायाम आहे व्हिक्टर बोर्गे म्हणतात स्मित हे दोन लोकांमधील अंतर कमी करते म्हणून अनोळखी व्यक्तीशी बोलताना किंवा ज्या लोकांना गैरसमज झाला त्याचा गैरसमज दूर करताना जर तुम्ही तुमच्या संभाषणाची सुरवात स्मित ने केली तर तुमच्यातील अंतर लागलीच कमी होते त्यामुळे हास्य हे जो रडत आहे त्याला हसवत किंवा हसून हसून एखाद्याच पोट दुखवत जेव्हा तुम्ही हे सगळं विनोदी कलाकारांची कलाकृती पाहून शिकता जसे कि चार्ली चॅप्लिन लॉरेल व हार्डी इत्यादी तेव्हा तुम्हाला हास्य आपल्याला किती खुलवते हे कळतं म्हणून हसणं शरीराला निरोगी बनवतं तसेच हास्य हे प्रभावी व सकरात्मकता वाढवतं आणि याच प्रकारची विनोदबुद्धी तुमच्यात सुद्धा विकसित झाली पाहिजे यामधून आपल्याला काहीतरी निरोगी काहीतरी चांगले काहीतरी प्रभावी आणि एक प्रकारचे सकारात्मक परिणाम मिळवा परंतु खालच्या स्तरावर जाऊन आपण विनोद करत असलो जसे कि एखाद्याच्या व्यंगाबद्दल टीका करणेइतरांवर मजा करणे इतरांना छेडणे इतरांच्या अपंगत्वावर हसणे इतरांच्या शरीरावर थट्टा करणे जसे की कोणी खूप जाड किंवा इतके सडपातळ आहे किंवा उंच किंवा ठेंगणा असण्याच्या दृष्टीने व्यक्तीच्या शरीरावर शरीराच्या रचनेवर त्याची खिल्ली उडवणे किंवा वंश जात धर्म किंवा वैयक्तिक काही गोष्टींची थट्टा करणे या सर्व गोष्टी नकारात्मक आहेत आणि या सर्व गोष्टी आपण काळजीपूर्वक टाळल्या पाहिजेत म्हणून जेव्हा आपण संवादामध्ये विनोद वापरण्यास प्रारंभ करता तेव्हा या संकटांपासून सावध रहा कारण जेव्हा आपण विनोद करता तेव्हा ते अंतर कमी करू शकते परंतु एखाद्याच्या व्यंगावर केला गेलेला विनोद त्या व्यक्तीस आपल्यापासून कायमचे दूर करू शकते आपल्याला एखादी गोष्ट मजेशीर वाटू शकते व ती गोष्ट वापरून आपण इतरांसमोर एखाद्या व्यक्तीची चेष्टा करतात्या व्यक्तीला वाटू शकत कि तुम्ही त्या व्यक्तीचा आदर करत नाहीत आणि मग ती व्यक्ती तुमच्याशी कायमचा अबोला ठेवते म्हणूनच अनमोल जीवन जर गमावले जाऊ शकते तर मौल्यवान नातेसंबंध सुद्धा गमावले जाऊ शकतात फक्त आपल्या खालच्या पातळीवरील विनोदामुळे तर म्हणून तुम्ही ज्या मुद्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे ते आहे "स्मित" जर तुम्ही हसत असाल तर लोकांनासुद्धा हसवा त्यांना हसवा पण त्यांचा अपमान करून न्हवे एखाद्याला उच्च पातळीवर जाऊन हसू द्या परंतु आपण खालच्या पातळीवर जाऊ नका जेथे आपण लोकांना निंदनीय ठरवतो आपण कदाचित एकटाच हसत असाल किंवा कदाचित एखादा विकृत लोकांचा समूह दुसऱ्यावर हसण्यात तुमच्यात सामील होईल पण एखाद्याला आपल्या हसण्याने अपमानित वाटणे योग्य नाहीतर असा विनोद आपण टाळला पाहिजे जर तुम्ही मला प्रश्न विचारलात कि मी माझी विनोदबुद्धी विकसित केली आहे का तर त्याच उत्तर आहे कि आपल्याला विनोद विकसित करण्याची गरज नाही कारण जन्मतःच तो आपल्यात असतो विनोद म्हणजे आपल्याला मिळालेला जन्मसिद्ध अधिकार म्हणून आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या विनोदबुद्धीसोबत जन्माला आलो आहोत नुकत्याच जन्मलेल्या बाळाकडे पहा तो त्याच हास्य वापरतो त्याच ते हसू सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधत त्याच्या हास्यकडे पाहून आपलं मन प्रसन्न होत मग ते बाळ काय करत तर ते बाळ कौतुक सुरक्षितता प्रेम दाखवण्यासाठी आपल्याकडे पाहून हसत असत त्या बाळाला आपल्याकडे पाहून सुरक्षित वाटत त्याचे सर्व भावना तो आपल्या हास्यातुन दाखवतं कधीकधी तर बाळ झोपेतसुद्धा हसत असतो हे त्याला भासणारी सुरक्षितता दर्शवते ते झोपेत असताना सुद्धा आनंदी आहे हे दर्शवते म्हणूनच हे सिद्ध होते की आपल्या सर्वांनाच विनोदाची जन्मजात चव आहे ते आपल्यात मूळ आहे ती आपल्यात जन्मापासूनच आहे आपल्याला फक्त त्याला जागृत करायचे आहे कारण जसजसे आपण मोठे होतो तसतसे तारुण्याचा तणाव आपल्यात निर्माण होतो व नंतर हळू हळू आपण परिपक्व होतो कामाच्या दबावाखाली येतो तसे तसे आपण वेळेच्याबाबतीत तणावाखाली येतो त्याचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतो या दोन्ही वेगवेगळ्या टोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपण त्यात गुंतून जातो असे जसे कि आपण आयुष्यात कधीच हसलो नाही आपलं दिसणं सुद्धा गंभीर होऊन जात तर तुम्ही तुमच्यातील विनोदबुद्धी कशी विकसित कराल जर तुम्ही कामाच्यतणावामुळे हि विकसित करू शकत नसाल तर त्या लोकांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करा ज्या लोकांमध्ये विनोदबुद्धी चांगली विकसित झाली आहे त्यांना दिवसातून एखाद वेळी तरी भेटण्याचा प्रयत्न करा त्यांच्यासोबत चहा घ्या जेणेकरून तुम्हाला चांगले विनोद ऐकायला व नंतर ते वापरायला मिळतील पण त्यांचा गैरवापर करू नका एखाद्यावर नकारात्मक भाष्य न करता विनोद करा तेव्हा तुमच्याकडे तुमचं आयुष्य आनंदी करण्यासाठी भरपूर गोष्टी असतील जर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना तो विनोद सांगू शकलात व जर तुम्ही असा एक सहकारी किंवा मित्र शोधला ज्यांच्यासोबत दिवसातून एक वेळा का होईना तुम्ही तो विनोद सांगून त्यावर हासू शकलात तर तो तुमचा सगळ्यात चांगला दिवस असेल या व्यतिरिक्त असेही काही लोक आहेत कि जे त्यांची विनोदबुद्धी हि टीव्ही वरील कार्टून किंवा स्टॅन्ड अप कॉमेडी पाहून वाढवतात अशे लोक टीव्ही वरील कार्यक्रम पाहतात व त्यांना आपल्या इतर मित्रांशी शेअर करतात म्हणूनच हे सुद्धा आपला विनोद विकसित करण्यास मदत करते खासकरून जर ते तुमच्यात सुप्त असेल तर डॉक्टरांनी सुचविलेली दुसरी चांगली गोष्ट म्हणजे झोपेच्या आधी आपण मनापासून हसल्यास आपल्याला खूप शांत झोप मिळेल म्हणून हे करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला निवांत अशी झोप येईल तुम्ही खूप ताजेतवाने होऊन उठाल व तुम्हाला नवी शक्ती प्राप्त होईल त्याचबरोबर आपले अर्धवट काम करण्याचा दृढनिश्चय मिळेल नवीन आव्हाने स्वीकारा सकारात्मक चक्र बनवा आणि पुन्हा झोपायच्या आधी 15 मिनिटे अर्धा तास काहीतरी ऐका किंवा पहा किंवा एखाद्या चर्चेत सहभागी व्हा जिथे तुम्ही मनसोक्त हसू शकता अशी गोष्ट करा काय फायदे आहेत हास्य तुम्हाला निरोगी ठेवतोहास्य हे सर्वोत्तम औषध आहे व जेव्हा तुम्ही हासता तेव्हा तुम्ही मोकळा श्वास घेता म्हणून हास्यामुळे श्वासोच्छ्वास वाढेल व मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही हसाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील स्नायूंना आराम मिळेल तसेच रक्ताभिसरण वाढेल जेव्हा रक्ताभिसरण वाढते तेव्हा आपल्यात स्फूर्ती निर्माण होईल व यामुळे आपल्यावरील ताण आपोआप कमी होईल व या सर्व गोष्टी तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतील हसण्यामुळे तणाव कमी होतो जेव्हाकेव्हा तुम्हाला असा तणाव जाणवेल व त्यावेळी कोणीतरी विनोद करेल तेव्हा तो तणाव लगेच निघून जाईल आपण गांभीर्य गमावाल कधीकधी विनोद अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षित परिस्थितीत उद्भवतात मला एक प्रसंग आठवत आहे जेव्हा मी अमेरिकेत कुठेतरी प्रवास करत होतो त्या सकाळी खूप गारठा होता माझे विमान खूप सकाळी होते व विमानतळाच्या परिसरात हि खूप थंडी होती लोकांना वाटतं होते कि या थंडीमुळे विमानांची उड्डाणे रद्द होतील बाहेर पडत असलेल्या बर्फामुळे देखील लोक चिंतीत होते ती अतिशय भीषण परिस्थिती होती विमानांची उड्डाणाची वेळ सतत बदलत होती काहींना यायला उशीर होत होता तर काही रद्द होत होती म्हणून मला माझ्या फ्लाइटची थोडी काळजी होती मला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणं शक्य होईल कि नाही याच्या काळजीत मी होतो मी तसाच चालत निघालो मला आता सुरक्षारक्षकांकडून तपासणी करून घायची होती मी तिथे पोहोचलो त्याठिकाणची वाट हि खूप अरुंद होती एक अधिकारी येत होता मला वाटलं कि त्याला जाण्यासाठी रास्ता द्यावा त्यामुळे मी थोडासा बाजूला झालो त्याचवेळी तो सुद्धा त्याच बाजूला सरकला मग मी दुसऱ्या बाजूला गेलो तर तो सुद्धा मला वाट करून देण्यासाठी त्याच बाजूला आला आणि हे परत एकदा झाला त्यावर तो अधिकारी मला म्हणाला कि आपण डान्स करायचा का आणि मला हसू आल मी त्याला म्हणालो अगोदर तुम्ही जा त्यांनतर मी जाईन तो एक अधिकारी असल्यामुळे मी हि अपेक्षा केली नाही कि तो असं काहीतरी म्हणेल माझं सर्व लक्ष तर माझ्या येणारी विमानाकडे होत शेवटी मी माझ्या विमानात होतो आत बरेच लोक होते उदाहरणार्थ ऐरहोस्टेस ती सुद्धा खूप विनोदी होती फ्लाइट पहाटे 7 च्या सुमारास होती व लोक खूप कंटाळले होतेफ्लाइटच्या वेळापत्रक बद्दल खूप काळजी करत होते त्याचबरोबर बाहेरील वातावरणामुळे घाबरलेले हि होते पण याही परिस्थितीमध्ये असे काही लोक असतात कि एखादा विनोद करून त्या परिस्थितीला शांत करण्याचं काम करतात अमेरिकेत काही अशी विमानसेवा आहे ज्यात तुम्ही तुम्हाला हवी असणारी जागा सीट घेऊ शकता ते तुम्हाला सीट नंबर देत नाहीत तर मी अशाच एका फ्लाईटमध्ये चढलो होतो मला समोरच्या बाजूस दिसू लागले कि लोकांनी समोर जागा मिळवण्यासाठी खूप गर्दी केली आहे कोणीच मागे बसायला तयार नाही त्यावेळी ऐरहोस्टेसनि माईक वर घोषणा केली कि विमान अगोदर मागच्या बाजूस लँड करेल म्हणजेच उतरेल त्यामुळे मी काही प्रवास्यांनी विनंती करते कि त्यांनी मागे बसावं त्यावेळी त्या विमानातील सगळेच हसले आणि या घोषणेने लोकांमधील तणाव कमी झाला जे लोक समोरच्या भागात जागा शोधत होते ते आता पाठीमागे जाऊन बसले आणि हे घडू शकलं केवळ एका सध्या विनोदामुळे म्हणून एक विनोद हा गंभीर झालेल्या परिस्थितीला क्षणात कमी करू शकतो हास्य हे तुम्हाला व्यावहारिक आयुष्यात यशस्वी करते जेव्हा आपण वन टू वन कम्युनिकेशन वन टू मेनी कम्युनिकेशन करत असतो जस कि इंटरव्हिव्हमुलखात याबद्दल मागील अभ्यासक्रमाच्या व्हिडिओंमध्ये बराच वेळ आपण चर्चा केली जर ते तुम्ही त्यातील काही पाहिले तर त्यात मी मुलाखतीमधेय विनोद व हास्य निर्माण करून त्या परिस्थितीला सौम्य कसे बनवायचे यावर खूप जोर दिला आहे जर तुम्ही विनोद करू शकता लोकांना हसवू शकता तर ते तुमच्यातल्या लपलेल्या व्यक्तिमत्वाला लोक खूप आनंदाने पाहतात तुमच्या CV मध्ये दिसत कि तुम्ही भरपूर काही मिळवलंय व तुम्ही अभ्यासात हि खूप पुढे आहात एकंदरीत तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल खूप गंभीर आहात पण तुमचं त्या मुलाखती दरम्यान अचूक असा विनोद त्या संपूर्ण मुलाखत घेणाऱ्या लोकांना हसवत आणि हाच तुमचा विजय असेल जेव्हा आपण लोकांना हसवता तेव्हा आपण ती लढाई जिंकतो कदाचित ती वैयक्तिक असेल किंवा व्यावहारिक असेल हि संवाद कौशल्य वाढवण्याची किल्ली आहे तुम्ही लोकांची मने जिंकू शकता उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही बाजारत जाता व मोलभाव करता त्यावेळी जर तुम्ही इतरांना हसवू शकलात किंवा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित निर्माण करण्यात यशस्वी झालात तेव्हा तुम्ही त्यांची मने जिंकता व ते तुमच्या बाजूने होतात त्याचबरोबर आपण मोलभाव करत असलेला दुकानदारहि वस्तूची किंमत सुद्धा कमी करतो वैयक्तिक बाबतीत हे कितपत खरं आहे माहिती नाही पण असं म्हणलं जात कि जेव्हा दोन लोक एकमेकांना पसंत करतात मग ते व्यवसाइक भागीदार असतील किंवा वैवाहिक भागीदार असतील तेव्हा त्यांचे सुरवातीचे संबंध ठरलेले असतात जस कि एकमेकांना आनंदी करण्यासाठी कुठल्या स्तरापर्यंत ते एकमेकांचे विनोद करू शकतात त्यामुळे त्यांचे संबंध हे आनंददायी बनतात म्हणूनच जर तुम्ही इतरांना हसवू शकलात तर तुम्ही तो व्यवहार जिंकता मी असं म्हणल्यामुळे तुम्ही इतरांना हसवण्यासाठी मुद्दाम किंवा जाणीवपूर्वक प्रयत्न करू नका नाहीतर त्यांना वाटेल की तुम्ही काहीतरी फसवं करण्याचा प्रयत्न करीत आहात हे अगदी नैसर्गिक आणि उत्स्फूर्तपणे झालं पाहिजे एखादा मुद्दा किंवा संदेश देण्यासाठी विनोद वापरण्याचा प्रयत्न करा कारण हास्य तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत करत त्याचबरोबर आपला संदेश प्रभावीपणे इतरांकडे जातो मला लहानपणापासूनच सांगितल्या गेलेले विनोदी किस्सा मी कधीच विसरले नाहीत आणि जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला नेहमी आठवते की या गोष्टी मला आठवतात कारण या कथांवर मी खूप हसलो होते आणि नंतर मी इतर लोकांनाही या गोष्टी सांगितल्या व हसवलं मी एक छोटीशी कथा सांगून आजचा आपला व्यख्यान संपवणार आहे जी कि मी माझ्या मित्रांना व विद्यर्थ्यांना सुद्धा सांगितली आहे तर हे भारतीय बेडूकबद्दल आहेः तुमच्यापैकी भरपूर जणांनी हि कथा वेगळ्या स्वरूपात ऐकली असेल जसे कि भारतीय खेकडा वगैरे वगैरे पण मला भारतीय छोटासा बेंडूक आवडतो जो कि भारतीय मानसिकतेबद्दल सांगतो तर कथा आहे एका शिक्षकाची ज्यांना काही प्रयोग करायचे होते विशेष म्हणजे शिक्षक हा जीवशास्त्राचा होता हा प्रयोग करण्यासाठी त्याला काही बेडकांची आवश्यकता होती त्या बेडकांची विच्छेदन करून त्यातील काही अवयवांवर त्याला संशोधन करायचे होते म्हणून त्याला हा प्रयोग करण्यासाठी विद्यर्थ्यांना काही बेंडूक द्यायचे होते तर त्याला हे समजले की एक स्थानिक विक्रेत्याकडे बेडकांचा प्रचंड असा साठा आहे व तो पाहिजे तितके बेंडूक त्याला पुरवू शकतो तर जेव्हा त्याने त्याला बोलावले आणि विचारले की तो विद्यार्थ्यंच्या संपूर्ण तुकडीसाठी सुमारे 300 बेडूक देऊ शकतो का तर विक्रेत्याने म्हणाला कि हो मी देऊ शकतो पण तुम्हाला कोणत्या प्रकारचे बेडूक हवेत तुम्हाला अमेरिकन बेडूक चिनी बेडूक किंवा भारतीय बेडूक यातील कुठल्या प्रकारचे बेंडूक हवे आहेत मग तो बर्याच प्रकारच्या बेडकांबद्दल बोलत राहिला शिक्षक याने खूप गोंधळले व ते दबकतच त्याला म्हणाले कि बेडूकमध्ये विविध प्रकार असतील असे मला कधीही वाटले नाही मला आतापर्यन्त असे वाटत होते की बेडूक हे फक्त बेडूक असतात यावर तो विक्रेता शिक्षकाला म्हणाला कि तुम्ही माझ्या दुकानी का येत नाहीत तिथे तुम्हाला सगळं काही दिसून येईल व त्यानंतर तुम्ही ठरवा कुतूहल निर्माण झाल्यामुळे शिक्षक त्या गोडाऊनमध्ये गेले ज्यामध्ये त्याने त्या सर्वांचा संग्रह केला होतात्या बेडकांना एका मोठ्या कंटेनरमध्ये ठेवले होते त्या कंटेनरच्या बाहेर अमेरिकन बेडूक चिनी बेडूक आणि भारतीय बेडूक असे लिहिले होते आता एक विचित्र गोष्ट घडली जिथे अमेरिकन बेंडूक ठेवले होते त्या कंटेनरचा वरील भाग दोन मोठ्या झाकणानी पूर्णतः बंद करण्यात आला होता चिनीइझ बेडूक ठेवलेला कंटेनरचा वरील भाग सुद्धा दोन मोठ्या झाकणानी पूर्णतः बंद करण्यात आला होता पण जेव्हा त्यांनी भारतीय बेंडकाच्या कंटेनरचा वरील भाग पहिला तेव्हा ते पूर्णतः उघडे होते व खालचा भाग सील होता आता शिक्षक परत कोड्यात पडले व त्यांनी त्या विक्रेत्याला प्रश्न केला कि असं का विक्रेता म्हणाला ते सर्व खूप चंचल आहेत पण त्यांच्यात फरक आहे मग शिक्षक म्हणाले तुम्ही मला सांगाल का हे झाकण तुम्ही अमेरिकन बेडूक चिनी बेडूक वरती का ठेवले आहेत यावर विक्रेता म्हणाला अमेरिकन बेडूक चिनी बेडूक हे खूप चंचल असतात त्यामुळे ते नेहमी बाहेर येण्यासाठी उड्या मारतात म्हणून त्यांना त्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या कंटेनर वरती झाकण ठेवले आहेआम्ही त्यांना आतून काही लहान छिद्रांद्वारे ऑक्सिजन पुरवतो परंतु आम्ही त्यांना बाहेर पडू देत नाही पुन्हा शिक्षकाने आश्चर्यचकित होऊन विचारले अमेरिकन बेडूक आणि चिनी बेडूकांसारखे भारतीय बेडूक का चंचल नाहीत विक्रेता म्हणाला होय निश्चितच ते खूप चंचल आहेत शिक्षक म्हणाले मग ते बाहेर उडी मारणार नाहीत का हो ते उडी मारतील विक्रेत्याने उत्तर दिले मग तुम्ही वरचा भाग पूर्णपणे खुला कसा ठेवला आहातयावर विक्रेत्याने उत्तर दिले की भारतीय बेडूक कसा आहे हे तुम्हाला माहिती नाही का आपल्याला माहित आहे की जर एक बेडूक उडी मारत असेल तर दुसरा बेडूक त्यास खाली खेचतो त्यामुळे हे बेडूक बाहेर पडायचा कोणताही मार्ग नाही तर या मानसिकतेमुळे आम्ही तळाशी दोन झाकण ठेवले आहेत व त्यांना खूप घट्टपणे सील केले आहे कि जेणेकरून त्यांना याठिकाणहून येता येणार नाही तर ही एक अतिशय रंजक कहाणी आहे आपल्याला एक संदेश देऊन जाते कि हा एखादा व्यक्ती आपल्या जीवनात पुढे जातो त्यावेळी आपली मानसिकता या कथेतील बेंडकाप्रमाणे नसावी उदाहरणार्थ आपल्या भाषेचा व संभाषणाचा विकास करत असताना इतरांना दुखावू नका त्याना मागे ओढू नका तर हे स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली आणि आजपर्यंत मला ही गोष्ट आठवते व मी ती माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो या गोष्टीत जो विनोदाचा भाग होता तो म्हणजे एक बेंडूक दुसऱ्याचे पाय ओढते त्याला बाहेर पडू देत नाही या कथेतून आपल्याला असा संदेश मिळतो कि आपली मानसिकता त्या भारतीय बेडकांसारखी नसली पाहिजे जे आपल्या पुढे जाणाऱ्या लोकांचे पाय ओढतात म्हणून भारतीय बेडूक बनू नकाती मानसिकता बदलून त्यामधून बाहेर या एखाद्याला त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात प्रगती करण्यास मदत करा या व्याख्यानाचा समारोप मी दोन प्रख्यात लेखकांनी मांडलेल्या विचारांना करणार आहे या दोघांनीही हास्यबद्दल आपले मत व्यक्त केले आहे त्यातील पहिले आहेत बिल कॉस्बी म्हणतात विनोदातून तुम्ही आयुष्यातील काही अत्यन्त अश्या घटनांचा प्रकोप सौम्य करू शकताआणि एकदा तुम्हाला हास्यच गमक कळला की आपली परिस्थिती कितीही वेदनादायी असली तरी आपण जगू शकता " आपल्याला अपेक्षित असो वा नसो आयुष्य हे आपल्याला कधीकधी खूप वाईट अनुभव देत व वेदनादायी परिस्थितीला सामोरे जाण्यास भाग पाडत पण जर आपण त्या परिस्थितीत सुद्धा आनंद किंवा हास्य शोधण्याचा प्रयत्न केला आपली परिस्थिती कितीही क्लेशकारक असली तरीही आपण जगू शकता हास्य आपल्या वेदना कमी करत दुसरे प्रसिद्ध कादंबरीकार चार्ल्स डिकेन्स म्हणतातजगात विनोद किंवा हास्यइतके चमत्कारिक व संसर्गजन्य दुसरे काही नाहीमला ठाऊक नाही तुम्हाला माहिती आहे कि नाही जगात भरपूर असे लोक आहे कि ते हास्य चिकित्सेद्वारे उपचार घेतात तशे हास्यसत्र चालतात त्यात काही लोक बागेमध्ये एकत्र येतात व मोठमोठ्याने हसायला लागतात त्यावेळी एखादा गंभीर असणारा व्यक्ती सुद्धा त्यांना पाहून हसायला लागतो तर शब्दशः आणि लाक्षणिकरित्या देखील हास्य हे खूप लवकर पसरत व लोकांना आपल्याकडे आकर्षित करत तुम्ही नन्तर सुद्धा हासत राहाता म्हणून यावर लोक पैज सुद्धा लावतात जस कि जर आपण एखाद्याला हसवलं तर ती पैज आपण जिंकू जे लोक प्रयत्न करतात ते एका क्षणापलीकडे हास्य रोखू शकणार नाहीत तर या सकारात्मक विचाराने मी तुम्हाला ऑनलाइन स्त्रोताचा एक मनोरंजक संदर्भ देऊन याचा शेवट करेन com नावाची वेबसाईट आहे ज्याठिकाणी तुम्हाला अनेक मनोरंजक किस्से वाचायला मिळतील त्यावर तुम्ही तुमचे सुद्धा किस्से सांगू शकता व त्यानंतर तुम्हाला भरपूर विनोदी साहित्य मिळेल पण या प्रकल्पाचा हेतू हा हास्याचा प्रचार व प्रसार करणे आहे त्याची सदस्यता मिळवा व विनोदाची देवाणघेवाण करून सकारात्मकता मिळवा या विचाराने मी आजच्या व्यख्यानाचा शेवट करतो परत आपण अश्याच एका रंजक अश्या विषयासोबत भेटू आजचा विडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभारधन्यवाद